आम्ही एमओएस ट्रान्झिस्टरचा वापर करून व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्सचे स्मॉल सिग्नल मॉडेल इन्क्रिमेंटल पिक्चर काढले आहे आणि ते असे दिसते vi आणि Rs च्या सिरीज संयोजनाद्वारे प्रस्तुत इनपुट सोर्स एमओएस ट्रान्झिस्टरच्या गेटवर लागू केला जातो आणि एमओएस ट्रान्झिस्टरच्या सोर्सवरून एक रेझिस्टर R1 ग्राउंडशी जोडला गेला आहे आणि यामुळे ट्रान्सकंडक्टन्सचा अर्थ होतो व्ही सी सी एसच्या इनपुट व्होल्टेजच्या आउटपुट करंटचे प्रमाण रिअलाईझ करायचे आहे आणि ट्रान्सकंडक्टन्स केवळ R1 द्वारे निर्धारित केले जाण्यासाठी gmR1 1 आणि लोड ड्रेन आणि ग्राउंड दरम्यान जोडलेले आहे त्यामुळे आउटपुट करंट लोडमधून जाईल आणि अर्थातच एमओएस ट्रान्झिस्टरमध्ये आउटपुट कंडक्टन्स gds असू शकते आता हे कार्यशील इन्क्रिमेंटल पिक्चर आहे आणि आम्हाला ते एका योग्य बाईसिंग पद्धतीसह एकत्रित करावे लागेल ड्रेन करंट व इच्छित करंटमधील फरक कोठे जाणतो यावर आपण अवलंबून असलेल्या एमओएस ट्रान्झिस्टरला बायज करण्यासाठी चार बाईजिंग पद्धती उपलब्ध आहेत आणि आपण त्यावर फीडबॅक कोठे लागू करता यावर अवलंबून आहेत जसे आपण सोर्स फॉलोअरच्या बाबतीत चर्चा केली त्याप्रमाणे ऑप एम्प असलेल्या बायस सर्किट्स यासारख्या साध्या सर्किटसाठी विस्तृत आणि गुंतागुंत करतात तर आम्ही इतर दोन सर्किट्स विचारात घेतो त्यापैकी एक म्हणजे ड्रेन फीडबॅक आणि दुसरे म्हणजे सोर्स फीडबॅक तर आपण यापैकी कोणता वापरू इच्छिता मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे हे सोयीसाठी आधारित आहे आणि जसे सोर्स फॉलोअरच्या बाबतीत हे अधिक सोयीस्कर दिसते कारण एमओएस ट्रान्झिस्टरचे सोर्स टर्मिनल सिग्नल पिक्चरमध्ये ग्राउंडशी कनेक्ट केलेले नाही तर येथे ते ग्राउंडशी कनेक्ट केलेले आहे तथापि इन्क्रिमेंटल पिक्चरमध्ये सोर्सचा फीडबॅक येत असल्यास हा io बाहेर काढला जातो तो ओपन सर्किट बनतो आणि सोर्स तरंगत आहे म्हणून आम्हाला पाहिजे तेथे कनेक्ट करण्यासाठी आम्ही मोकळे आहोत तर हेच अधिक सोयीस्कर आहे आणि तेच आपण वापरणार आहोत आता आपण हे कसे एकत्रित करू मी बायस सर्किट खाली ठेवतो आमच्याकडे सोर्स टर्मिनलपासून ग्राउंड पर्यंत करंट सोर्स आहे आणि ड्रेन जोपर्यंत बायसिंगचा संबंध आहे तोपर्यंत तो फक्त पुरवठा व्होल्टेज VDD शी जोडलेला आहे गेटला बायस एका निश्चित व्होल्टेज VG0 वर केले पाहिजे अर्थात आम्ही त्यासाठी दुसरे डीसी सोर्स वापरत नाही आम्ही VDD पासून व्होल्टेज दुभाजक वापरतो तर हे पूर्ण बायसिंग पिक्चर आहे आणि ते सॅच्युरेशन रिजनमध्ये ट्रान्झिस्टर बायस करते कारण ड्रेन व्होल्टेज गेट व्होल्टेजपेक्षा जास्त आहे आता आमच्या व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्समध्ये आम्ही गेटवर इनपुट लागू करतो आणि ही आता एक अतिशय परिचित योजना आहे नेहमीप्रमाणे मी असे मानतो की इनपुट सिग्नल फ्रिक्वेन्सी एका निश्चित पॉजिटीव्ह 𝜔min पेक्षा मोठी आहे शून्यापेक्षा मोठी आहे इनपुट सिग्नलसाठी निश्चित किमान फ्रिक्वेन्सी आहे दुसऱ्या शब्दांत आमच्याकडे डीसी इनपुट नाहीत या केस मध्ये त्यासोबत सिग्नल जोडण्यासाठी आपण काय करतो आम्ही या कपॅसिटर C1 द्वारे एसी कपलिंग वापरतो आता हा रेसिस्टन्स R1 सिग्नल फ्रिक्वेन्सीसाठी सोर्स आणि ग्राउंड दरम्यान जोडलेला असणे आवश्यक आहे ते करण्याचा सोपा मार्ग म्हणजे सोर्स टर्मिनलवर एसी जोडणे इन्क्रिमेंटल पिक्चरमध्ये Io एक ओपन सर्किट बनतो कारण सिग्नल फ्रिक्वेन्सीवर त्याचे रियाक्टन्स पुरेसे लहान म्हणून निवडले जाते तर R1 सोर्स ते ग्राउंड दरम्यान दिसते आता या लोड रेझिस्टन्स RL ला ड्रेनपासून स्मॉल सिग्नल ग्राउंड दरम्यान जोडावे लागेल त्यास जोडण्याचे अनेक मार्ग आहेत आत्ता मी असे मानतो की हा एक वास्तविक रेसिस्टन्स आहे तर जर हा वास्तविक रेसिस्टन्स असेल तर मी त्यास फक्त ड्रेन टर्मिनल आणि पुरवठा व्होल्टेज दरम्यान कनेक्ट करू शकेन पुरवठा व्होल्टेज एक स्मॉल सिग्नल ग्राउंड आहे म्हणून हे RL ड्रेन आणि ग्राउंड दरम्यान दिसते नंतर जेव्हा आम्ही या RL रेसिस्टन्स पर एसइ नसतो तेव्हा काय करावे हे आपण पाहू शकाल परंतु नंतर आलेल्या एखाद्या गोष्टीचे हे रिप्रेझेंटेशन आहे तर आता हे व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्सचे संपूर्ण सर्किट आहे हे सोर्स फॉलोअर सर्किट सारखेच आहे हे देखील आपण पाहू शकतो आता या सर्किटचा इनपुट रेझिस्टन्स इकडे आत दिसत आहे मी त्यासाठी स्मॉल सिग्नल पिक्चर स्वतंत्रपणे लिहिणार नाही हे आता अगदी परिचित पिक्चर आहे इनपुट रेसिस्टन्स फक्त R1 ।। R2 आहे गेटमध्ये कोणताही करंट प्रवाहित होत नाही परंतु R1 आणि R2 गेट आणि ग्राउंड दरम्यान दिसून येतात परंतु R1 आणि R2 हे अनियंत्रितपणे मोठे निवडले जाऊ शकते कारण गेटमध्ये कोणताही करंट प्रवाहित होत नाही म्हणून आपण R1 आणि R2 अशा प्रकारे निवडतो कि R1 ।। R2 Rs आउटपुट रेझिस्टन्सचे पुन्हा मूल्यमापन केले तेथे कोणताही बदल झाला नाही म्हणून जर आपण ड्रेनच्या आणि ग्राउंडच्या दरम्यान असलेल्या ड्रेनकडे पाहिले तर आपल्याला इन्क्रिमेंटल आउटपुट रेझिस्टन्स दिसेल जे gmrdsR1rdsR1 च्या बरोबर आहे तर तिथे एकतर बदल झालेला नाही तर आम्हाला कॅपेसिटरवरील मर्यादयांचे मूल्यांकन करावे लागेल तर हा C1 पुन्हा मी यावर काही वेळ घालवणार नाही कारण आम्ही आधी बर्याच वेळा हे केले आहे C1 चे रिअॅक्टन्स त्याच्या अक्रॉस असलेल्या रिअॅक्टन्सपेक्षा खूपच लहान असणे आवश्यक आहे जे Rs R1 ।। R2 आहे हा C1 अक्रॉस दिसणारा रेसिस्टन्स आहे तर C11ωRSR1।।R2 आता C3 चे काय C3 सिग्नल फ्रिक्वेन्सीवर खरोखरच शॉर्ट सर्किट असणे आवश्यक आहे जेणेकरून R1 सोर्स आणि ग्राउंड दरम्यान दिसून येईल आणि ह्याची देखील आम्ही आधी गणना केली आहे परंतु मी तुम्हाला पुन्हा एकदा गणना दाखवित आहे vi शून्यावर सेट केले आहे आणि आमच्याकडे गेटपासून ग्राउंडपर्यंत R1 ।। R2 आहे आमच्याकडे RL आहे आणि तेथे कॅपेसिटन्स C3 आहे आणि रेजिस्टन्स R1 आहे या दोघांमधील दिसणार्या रेजिस्टन्सचे मूल्यांकन करावे लागेल आता मी एमओएस ट्रान्झिस्टरचे आउटपुट कंडक्टन्स वगळले आहे जर आपण हे समाविष्ट केले असेल तर गणणे थोडेशे अवजड बनतात परंतु त्या समस्येमध्ये काही अंतर्दृष्टी जोडत नाहीत जोपर्यंत आउटपुट कंडक्टन्स खूप मोठा आहे तो न घेता आपण जो निष्कर्ष काढला त्याचा रिझल्ट बराच चांगला असतो तर मी त्याशिवाय साधित करणार आहे आता हे निष्कर्ष काढले आहे की आपण हे आधीपासून मिळवले आहे हे कोठून मिळविले आहे हे सोर्स फॉलोअर्समध्ये आउटपुट एकत्र करण्यासाठी आहे हा पिक्चर नक्कीच या RL ला नसल्याचे अपेक्षेसारखे दिसत होते ड्रेन थेट ग्राउंडवर जोडलेले होते परंतु त्या गणनेत काहीही फरक पडत नाही आपण हे स्वत हून करू शकता आपण या दोन दरम्यान टेस्ट व्होल्टेज लागू करू शकता आणि या दोन बिंदूंमधील दिसणारा रेसिस्टन्स शोधू शकता किंवा वर आणि खाली पाहून जे रेसिस्टन्स R1 आहे ते शोधू शकता आणि त्यास जोडा बॉटम लाईन रेसिस्टन्स आहे जे C3 R1 मध्ये दिसते तर C3 चे रिअॅक्टन्स या किंवा C3 1ωR1 पेक्षा खूपच लहान असणे आवश्यक आहे आता मोठा rds अस्तित्त्वात असतानाही हा चांगला अंदाज आहे म्हणून आम्ही हा रिझल्ट वापरणार आहोत तर ते व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्सची मूलभूत चर्चा पूर्ण करते आम्हाला माहित आहे की दिलेल्या ट्रान्सकंडक्टन्ससाठी gm कसा रिअलाईझ करावा हे आपल्याला माहिती आहे आणि बायस सर्किटला इन्क्रिमेंटल सर्किटसह कसे एकत्र करावे ते देखील आपल्याला माहित आहे पूर्ण सर्किट येथे दर्शविले आहे या प्रकरणात मी लोड थेट ड्रेन आणि VDD दरम्यान जोडला आहे जर हे शक्य नसेल तर आम्हाला ते काही प्रकारे ए सी कपल करून करावे लागेल ते कसे करायचे ते पाहू